सर्वांना नमस्कार इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि कम्प्युटर ग्राफिक्सवरील आमच्या एनपीटीईएल ऑनलाइन नोंदणी अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे मी आयआयटी खडगपूरच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील राजाराम लकाराजू आहे या कोर्समध्ये आपण ड्रॉईंग कडे कुठल्या प्रकारे बघावे आणि त्याची आर्टिस्टिक ड्रॉईंगशी तुलना कशी करावी याच्या तांत्रिक मार्गाबद्दल शिकू पहिल्या व्याख्यानात आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा परिचय याबद्दल माहिती घेऊ अभियंतांसाठी इंजिनिअरिंग ड्रॉइंगहा एक आवश्यक घटक आहे आपल्याकडे ज्या कल्पना आहेत आपण त्या रेखाचित्र आणि रेखाटनां द्वारे व्यक्त करता यात अभियांत्रिकीच्या बऱ्याच पैलूंचा समावेश आहे जसे डिझाइन प्रोडक्शन टेक्नोलॉजी आणि अशा बर्याच गोष्टी इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये येतात उदाहरणार्थ आपण एरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये बघितल्यास तेथे गॅस टर्बाइन ब्लेड आणि विमानाचे पंख असे बरेच पैलू असतील यासाठी मास प्रोडक्शन केले जाते आणि त्यासाठी प्रक्रियेच्या पुनरावृत्तींसाठी आपल्याला तांत्रिक रेखांकने आवश्यक आहेत पुढील उद्देशात म्हणजेच जे प्रोडक्शन लाईन कडे पाठवले जाते त्या ड्रॉइंग्सचे योग्य कन्स्ट्रक्शन करण्यात इंजिनिअरिंग ड्रॉइंग मदत करते त्याचप्रमाणे रासायनिक अभियांत्रिकी प्रक्रियेत उष्णता आणि द्रव्यमान हस्तांतरण करण्याचे बरेच उपकरणे असतील ज्याचे योग्यप्रकारे पुनरुत्पादन करावे लागते प्रत्येक डिझाइनमध्ये टॉलरन्स नेहमीच असते परंतु या इंजिनिअरिंग ड्रॉइंगद्वारे हे कमी करता येते त्याचप्रमाणे सिव्हिल आणि आर्किटेक्चरल अभियंत्यांसाठी इमारतीचे नमुने तयार करणे आवश्यक घटक आहेत आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगअशा प्रकारच्या रेखाचित्रे मिळविण्यात मदत करते मेकॅनिकल अभियांत्रिकी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक विज्ञानासाठी सुद्धा इंजिनिअरिंग ड्रॉइंग आवश्यक आहे बर्याच चिप्स रेझिस्टर्स इंटिग्रेटेड सर्किट्स chips resistors integrated circuitsयोग्यरीत्या कारखान्यांमध्ये उत्पादन केल्या जातात कल्पना दर्शवण्यासाठी सावधानीपूर्वक रेखाटन करण्याचे मार्ग आवश्यक आहेत आणि आमचा कोर्स अशा तांत्रिक अभियंत्यांकरिता आहे ज्यांना त्यांच्या कल्पना व्यक्त करण्याची ही कला शिकण्याची इच्छा आहे या कोर्समध्ये आपण रेषा वक्र आणि विविध यांत्रिक भाग कसे काढायचे ते शिकू याचप्रमाणे आपण ऑर्थोग्राफिक पॉईंट्स लाईन्स प्लेन्स प्रोजेक्शन्स प्रिंसिपल आणि ऑग्झिलरी व्हिव्ज दिलेल्या दिशेतील व्हिव्ज लाईन्स प्लेन्स आणि सॉलिड्सचे इंटरसेक्शन पाहण्याचा प्रयत्न करू तसेच आपण डेव्हलपमेंट ऑफ सरफेसेस डायमेन्शन्स कसे द्यायचे फिट आणि टॉलरन्स कसे दर्शवायचे आणि कम्प्यूटर ग्राफिक्स काढण्यासाठी संगणक कसे वापरायचे याकडेही आपण पाहण्याचा प्रयत्न करू आणि याचप्रमाणे आपण असेंब्ली आणि डिझाइन प्रॅक्टिसच्या संदर्भात थोड्या प्रमाणात माहिती घेऊ इंजिनिअरिंग ड्रॉइंगविद्यार्थ्यांना तांत्रिक रेखांकनाच्या टेक्निक्स आणि स्टँडर्ड प्रॅक्टिस शिकण्यास सक्षम करते या लेक्चरच्या शेवटी तुम्ही एखादी वर्किंग असेंबली ड्रॉईंग वाचण्यास मल्टीव्ह्यू ऑर्थोग्राफिक ड्रॉईंग मध्ये मेकॅनिकल कंपोनेंट्स दर्शवण्यास वैचारिक डिझाइनचे स्केचेस तयार करण्यास आणि असेंब्ली ड्रॉईंग तयार करण्यास सक्षम असाल तांत्रिक रेखांकन कौशल्ये शिकणे आणि ड्रॉईंग दर्शवण्यासाठी संगणकाचा वापर करणे जसे SOLIDWORKS सॉफ्टवेअर हे ध्येय आहे या कोर्समध्ये आम्ही 12 मॉड्यूल समाविष्ट करतो 1 अभियांत्रिकी रेखांकनांची ओळख कॉनिक सेक्शन कसे समजून घ्यावेत आणि त्यास कसे दर्शवायचे यावरील मॉड्यूल 2 ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनवर 2 मॉड्यूल्स आहेत ज्यात सेक्शन आणि सेक्शनल व्हिव्ज म्हणून स्वतंत्र मॉड्यूल आणि आइसोमेट्रिक प्रोजेक्शन कसे दर्शवायचे हे समाविष्ट आहेत आणि कॉम्पुटर ग्राफिक्सच्या आढाव्यावर 4 मॉड्यूल्स म्हणजेच संगणक ग्राफिक्सबद्दल जाणून घेणे आणि संगणक सॉफ्टवेअर वापरुन त्यांचे रेखाचित्र आणि एक विशिष्ट समस्या निवडणे आणि डिझाइन प्रोजेक्ट करणे यावर 2 मॉड्यूल आम्ही अनुसरण केलेली मानक पाठ्यपुस्तके म्हणजे एनडी भट्ट आणि इतर यांची इंजिनिअरिंग ड्रॉइंग डी कुलकर्णी आणि इतर यांची इंजिनिअरिंग ग्राफिक्स विथ ऑटोकॅड ऑन ब्लू सीआरसी प्रेस यांची इंट्रोडक्शन टू सॉलिड वर्क्स आणि त्यासोबतच आम्ही त्यास विस्तृत मार्गाने समजावण्यासाठी बरीच ऑनलाइन संसाधने वापरली आहेत आम्ही जेथे जेथे हे संदर्भ आणि साहित्य वापरले आहेत ते आम्ही योग्यप्रकारे दर्शविले आहेत आणि काहींनी ते मान्य केले आहे अभियांत्रिकी पद्धती मागील काहीशे वर्षांपासून चालत आहे म्हणूनच आम्ही या स्त्रोतांना योग्यप्रकारे कबूल केले आहे आणि पोचपावतीच्या बाबतीत काही चुकले असल्यास कृपया माफ करा पहिल्या मॉड्यूल मध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा परिचय आहे त्यामध्ये आपण ड्रॉईंगचे साहित्य लेटरिंग कसे वापरावे आणि कोणत्या प्रकारचे कागद लेआउट आपल्याला इंजिनिअरिंग ड्रॉइंगसाठी वापरावे लागतील आणि जॉमेट्रिकल कर्वस दर्शवण्यासाठी आपण डायमेन्शन आणि टॉलरन्स बद्दल माहिती घेऊ कलात्मक मार्गाने आपण रेखाटने काढू उदाहरणार्थ मी येथे तुम्हाला एका कलाकाराने काढलेला रॉकेट दाखवित आहे त्या रॉकेटमधून एक्झॉस्ट गॅस बाहेर पडते आणि मोमेंटम देते अशा प्रकारे न्यूटनच्या तिसर्या कायद्यानुसार हे रॉकेट वरच्या दिशेने उड्डाण करते येथे रॉकेटचा आकार अनियंत्रित आहे हे कार्यकुशल डिझाइन असू शकते की नाही हे आपल्याला माहित नाही परंतु इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये कमीतकमी एरोडायनामिकल मॉडेल्स स्टॅबिलिटी स्ट्रक्चरल स्टेंग्थ आणि अनेक सादरीकरणाच्या दृष्टीने कार्यक्षम डिझाईन्स असतात काहीही डिझाइन करण्यासाठी आपण प्रथम न्यूटन मेकॅनिक्स सारख्या तत्त्वांचा वापर करतो आणि तेथून आपण वस्तूचा आकार आणि क्रॉस सेक्शनचे क्षेत्रफळ दर्शवतो जे स्ट्रेसेस आणि फोर्सेस रोखू शकतात आणि तिथून वास्तववादी सादरीकरण रेखाटण्याचा प्रयत्न करा तेथून आपण प्रोडक्शन लाईन्सवर सादर करतो आणि मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोडक्शन लाईन्स त्याप्रमाणे वस्तूची निर्मिती करतात अभियांत्रिकी डिझाइनसाठी पुनरावृत्ती आवश्यक आहे उदाहरणार्थ रॉकेट कडे पाहण्याचा अभियांत्रिकी मार्ग रेखाटन दर्शविण्याच्या कलात्मक पद्धतीपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे येथे एका साध्या रॉकेटमध्ये अनेक भाग असतात या रॉकेटची रचना करण्यासाठी येथे हब रिएन्ट्री शेप कदाचित पंख आणि समाकलित घटक आणि बरेच घटक समाविष्ट असतात या रॉकेटचे सेक्शनल व्हिव देखील महत्त्वपूर्ण आहे त्यांच्यापैकी काहींना थ्रस्टर आहेत त्यापैकी काहींच्या बॉडीला आधार आहे त्यातील काहींमध्ये कोर आहेत त्यापैकी काहींना शंकूच्या आकाराचे आकार आहेतवगैरे वगैरे कट सेक्शनलमध्ये देखील अनेक अभियांत्रिकी उपकरणे असतात या सर्व गोष्टी दर्शविल्या पाहिजे आणि एखाद्याला रॉकेट पुन्हा तयार करायचे असल्यास पुनरुत्पादित केले पाहिजे तर कलात्मक मार्ग नेहमीच छान आणि सोपा असतो अभियांत्रिकी मार्गात खूप गुंतागुंतीच्या रेखाटनांचा समावेश आहे आम्हाला प्रत्येक घटक नेमके काय करीत आहे आणि त्याचे डायमेन्शन्स काय आहेत आणि कट सेक्शनल कसे दिसत हे समजून घेणे आवश्यक आहे येथे उदाहरणार्थ अभियांत्रिकी मार्गासाठी काही ओळी आहेत ज्याप्रमाणे निंबस डायमेन्शन्स दर्शवितात आणि त्यापैकी काही शीर्षके घटक सेक्शनल व्हिव्ह हे कोण बनविते त्यातील मुख्य घटक काय आहेत इत्यादी आणि आपले इंजिनिअरिंग ड्रॉइंगवस्तू रेखाटण्याचा मूळ प्लॅन काय असतो आणि ते कसे दर्शवावे हे जाणते पुनर्प्राप्ती साठी उत्पादन निर्मितीच्या सर्व टप्प्यांत उत्पादनाच्या मूलभूत कल्पनेचे एक्सप्रेशन समाविष्ट असते ज्यास व्यापकपणे इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि पुढे डिझाइन म्हणून ओळखले जाते सध्याचा कोर्स विद्यार्थ्यांना तांत्रिक रेखांकन कौशल्य आणि कम्प्युटर ग्राफिक्स मध्ये मूलभूत संकल्पना शिकण्यास तयार करतो उदाहरणार्थ आपण एक स्पेस स्टेशन निवडू ही स्पेस स्टेशनची वास्तविक प्रतिमा आहे जी पृथ्वीपासून उंचीवर 100 किलोमीटर वर आहे यात सौर पॅनेल थ्रस्टर आणि इतर अनेक गोष्टी आहेत जर आपण त्याकडे अमूर्त अर्थाने पाहिले तर ती बऱ्याच भागाची असेंब्ली आहे उदाहरणार्थ स्कायलेब 1950s 1960s चे प्रसिद्ध स्पेस स्टेशन या मध्ये बरेच सौर पॅनेल्स गायरोस्कोप आणि उपकरणे आहेत उदाहरणार्थ यात मायक्रो मेटिओराइड शील्ड्स स्लीप कंपार्टमेंट्स वार्डरूम वेस्ट कंपार्टमेंट्स एअरलॉक मॉड्यूल मल्टीपल अॅडॉप्टर्स कमांड आणि सर्व्हिस मॉड्यूल्स टेलीस्कोप युनिट्स आणि वर्कशॉप युनिट्स असू शकतात तर प्रत्येक घटक त्यास काळजीपूर्वक रेखांकित करावे लागेल जे विशिष्ट डिझाइन पद्धतींचे अनुसरण करते आणि फॅब्रिकेशन युनिट किंवा उत्पादन करणार्याला पुरवले जाते यावरून आपण त्या परिमाणांसह तांत्रिक रेखांकनावर आधारित प्रत्येक घटक तयार करण्यास सक्षम होतो आणि कोणत्या घटकास कोणत्या गोष्टी असेम्ब्ल करायच्या हे त्यांना माहित आहे सामान्यत या अभियांत्रिकी रेखांकनात मोठ्या संख्येने वैयक्तिक घटक असू शकतात उदाहरणार्थ या स्काईलॅबसाठी स्पेस स्टेशनमध्ये जवळपास 10 लाख घटक आहेत कुठल्या घटकाला एकत्रित केले पाहिजे हे लक्षात ठेवणे कोणत्याही मानवासाठी सोपे नसते आणि हे घटक देखील एक व्यक्ती किंवा एकल युनिट द्वारे बनविलेले नव्हते हे रेखाचित्र विविध उत्पादक युनिट्समध्ये वितरित केले आहेत आणि एक एक घटक बनवले जातील तर या उद्योगांदरम्यान सिंक्रोनाइझेशनचे प्रश्न नेहमीच असतात आणि ते अभियांत्रिकी रेखांकनाद्वारे कम्युनिकेट केले जातात उदाहरणार्थ या डाव्या बाजूला आम्ही अशा प्रकारचे अभियांत्रिकी रेखाचित्र दर्शवितो जिथे हे सर्व वैयक्तिक घटक दर्शविले जातात आणि यामध्ये अनेक सब ड्रॉईंग शीट्स असतील ज्यात थ्रस्टर स्वतंत्रपणे असतील स्वतंत्रपणे गायरोस्कोप असेल कंपार्टमेंटल स्पेस नट्स आणि बोल्ट सुद्धा या उद्योगांना स्वतंत्रपणे पुरवले जातील आणि त्या रेखांकनांवर आधारित ते पुन्हा नमुना बनवतात आणि कॉन्फिगरेशन पुनरुत्पादित करतात उदाहरणार्थ जर आपण विंड फार्म घेत असाल तर त्यात विंड टर्बाईन ब्लेड आणि एक पोस्ट मासिव्ह पोस्ट असते ज्याची उंची सुमारे 50 मीटर उंचीची काही विंड टर्बाईन ब्लेडच्या २० मीटर व्यासाचा असू शकते आणि विंड फार्ममध्ये बर्याच विंड टर्बाइन असतात जोपर्यंत ड्रॉईंग शीट ज्या मध्ये विंड टर्बाईन ब्लेड पोस्ट आणि डायमेन्शन टॉलरन्स उत्पादनासाठी वापरल्या जाणारे साहित्य स्पष्टपणे निर्दिष्ट केलेले असते ते नसल्यास प्रत्येक विंड टर्बाइन्सचे रीप्रेझेन्टेशन आणि उत्पादन शक्य नाही कोणत्याही उत्पादनाच्या युनिटसाठी अशा प्रकारच्या पुनरावृत्ती नमुन्यांचे पुनरुत्पादन करणे सोपे नाही यात अगदी टर्बाईन जनरेटर विंड व्हेन्स लो स्पीड शाफ्ट न्यासेल टॉवर्स यॉ मॅकेनिझम गिअरबॉक्स आणि बर्याच युनिट्ससाठी अगदी क्लिष्ट तपशील आहेत प्रत्येक युनिट योग्य प्रकारे एकत्रित करणे आवश्यक आहे आणि हा अभियांत्रिकी ड्रॉईंग कोर्स आपल्याला असेंब्लीच्या गोष्टी कशा करायच्या आणि आवश्यक रेखांकने कशी दर्शवायची हे देखील शिकवते या कोर्सच्या शेवटी आपण अभियांत्रिकी रेखाचित्रे डायमेन्शन टॉलरन्स बॉक्स generator wind vanes low speed shafts nacelle towers yaw mechanism gearbox आणि विभागीय दृश्ये समजून घेण्याच्या स्थितीत असाल मी आधी सांगितल्याप्रमाणे हे केवळ मेकॅनिकल आणि एरोस्पेस इंजिनीअरिंगसाठीच नाही अगदी सिव्हिल इंजिनीअरिंग आणि कन्स्ट्रक्शन ड्रॉईंगसाठी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते येथे डाव्या बाजूस मुंबईहून वांद्रे वरळी समुद्री दिव्यासारखे साधे उदाहरण दाखवले आहे यात खूप लांब पूल आहे आणि तेथे बरेच बीम आणि स्तंभ आहेत आणि वांद्रे ते वरळी दरम्यानचे अंतर देखील उजव्या बाजूच्या प्लॉटमध्ये नमूद केले आहे ते सुमारे 4 7 किलोमीटर आहे हे सस्पेन्शन कोठे तयार करावे लागेल कुठे पायलन तयार करावे लागेल हा पूल कसा तयार करावा लागेल यासारख्या सर्व गोष्टी योजनाबद्ध पद्धतीने दर्शविल्या जातात हा इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा एक भाग आहे क्लिष्ट गोष्टी मध्यभागी बरेच आतील तपशील दर्शविलेले असले तरीही यामध्ये मास पोझ डायमेन्शन पिलर टू पिलर लोकेशनmass pose the dimensions pillar to pillar locations आणि बर्याच गोष्टी आहेत या अभ्यासक्रमाच्या दरम्यान विद्यार्थी इंडस्ट्रीजमध्ये वापरल्या जाणार्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग समजून घेण्याची कौशल्ये विकसित करेल संगणकांचा वापर करुन त्यांची रचना करेल थ्रीडी ऑब्जेक्ट्स विकसित करेल आणि त्यांना तांत्रिक रेखांकनाची दृश्य पैलू असतील ही आमच्या कोर्सची उद्दिष्टे आहेत